आपण सामान्य अप्लिकेशनमध्ये कार्यक्षमतेने वापरले जाणारे इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलर्स Event - Driven Schedulers बघितले आहे बर्याच लहान एम्बेडेड एप्लिकेशन ् सायक्लीक शेड्युलर टेबल ड्राईव्ह शेड्युलर सारख्या शेड्यूलरचा table driven schedulers वापर करतात आपन शेवटच्या व्याख्यानात फोरग्राऊंड बॅकग्राऊंड शेड्यूलर अगदी सोपा इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलर पाहिला इव्हेंट ड्राईव्ह शेड्यूलर्ससाठी कार्य आल्यावर किंवा कार्य पूर्ण झाल्यावर शेड्यूलिंग पॉईंट्स असतात कारण जेव्हा या दोन घटनांमध्ये कार्य केले जाते तेव्हा एखादे कार्य उदाहरण तयार होते किंवा एखादे कार्य घटना अंमलात आणली जाते तेव्हा शेड्यूलर चालू होण्यासाठी कोड रन करतो आणि पुढे कोणते कार्य चालवायचे हे ठरवितो या इव्हेंट ड्राईव्ह शेड्यूलर्ससाठी हे एक मूलभूत तत्व आहे इव्हेंट ड्राइव्ह शेड्यूलरचे बरेच प्रकार आहेत आणि हे क्षुल्लक नसलेल्या एप्लिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते त्यांना प्री एम्पॅटीव्ह शेड्युलर म्हणून संबोधले जाते कारण उच्च प्राथमिकता कामांसाठी हे शेड्यूलर्स कमी प्राधान्य कार्य प्री एम्प्ट करत असते सायक्लीक शेड्यूलर्स या अर्थाने प्री एम्पॅटीव्ह pre emptiveअसतात की एकदा फ्रेमला एखादे काम सोपवले गेले की ते त्या फ्रेममध्ये चालूच राहते परंतु येथे कोणते कार्य तयार आहे यावर अवलंबून कार्य पूर्व रिक्त होऊ शकते ऑपरेटिंग सिस्टम येथे बरेच कार्यक्षम आहे जे कार्य पूर्ण करण्यास सक्षम आहे त्यांना ग्रिडी शेड्यूलर देखील म्हटले जाते हे ग्रिडी शेड्यूलर आहेत कारण जेव्हा जेव्हा एखादे कार्य पूर्ण होते तेव्हा ते प्रतीक्षा करीत असलेले कार्य हाती घेते आणि प्रोसेसरचा वेळ कधीही वाया जाणार नाही याचा प्रयत्न करते जर एखादे कार्य तयार असल्यास प्रोसेसर कधीच निष्क्रिय नसतो आणि म्हणूनच त्यांना ग्रिडी शेड्यूलर म्हटले जाते इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत परंतु दोन मुख्य प्रकारच्या शेड्यूलर्सचे मूलभूत बदल आहेत ते लवकरात अर्लिएस्ट डेडलाइन फर्स्ट आणि रेट मोनोटॉनिक विश्लेषण हे आहेत रेट मोनोटोनिक अल्गोरिदम स्थिर प्राधान्य अनुसूचीचे एक उदाहरण आहे स्थिर प्राधान्य अनुसूची अशी असते जिथे डिझाइनर त्याच्या डिझाइन दरम्यान कार्यांना प्राधान्य देतो आणि प्रोग्रामरद्वारे नियुक्त केलेल्या कार्य प्राधान्याने रनटाइम दरम्यान बदलत नाहीत आम्ही असे पाहू की यात अल्गोरिदमची विविधता आहे परंतु रेट मोनोटोनिक एक इष्टतम अल्गोरिदम आहे जे इतर अल्गोरिदम द्वारे चालविली जाऊ शकत नाही ते कार्ये हे अल्गोरिदम चालवू शकतात आपण पुढे जाताना याचा तपशील पाहू इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलरची इतर श्रेणी डायनॅमिक शेड्यूलर किंवा डायनामिक प्रायोरिटी शेड्युलर ही आहे येथे प्राधान्य स्थिर ठेवले जात नाही परंतु परिस्थितीनुसार कार्यांची प्राधान्य वेळापत्रक बदलली जाऊ शकते येथे कार्य पूर्ण करण्याच्या गरजेमुळे शेड्यूलरद्वारे कार्यांची प्राथमिकता बदलली जाऊ शकते एखादे कार्य बरीच प्रतीक्षा करत असेल आणि कदाचित ते अंतिम मुदत गमावणार असेल तर वेळापत्रक त्याचे प्राधान्य वाढवेल आणि त्याची अंतिम मुदत पूर्ण करण्यात ते सक्षम होतील हे डायनॅमिक शेड्युलर आहेत जिथे शेड्युलर कार्यांची प्राथमिकता बदलत राहतो आणि सर्व डायनामिक प्रायोरिटी शेड्युलर ईडीएफ किंवा अर्लीस्टेट डेडलाईन फर्स्ट शेड्यूलर हे इष्टतम युनिप्रोसेसर शेड्यूलिंग अल्गोरिदम आहेत याचा अर्थ असा आहे की जर ईडीएफ वापरुन शेड्यूल तयार केले जाऊ शकत नसेल तर ईडीएफ वेळापत्रक ठरवू शकत नाही मग डायनॅमिक प्राधान्य असो की स्थिर प्राधान्य असो अन्य कोणतीही युनिप्रोसेसर शेड्यूलिंग अल्गोरिदम ते चालवू शकत नाही हे इष्टतम युनिप्रोसेसर शेड्यूलिंग अल्गोरिदम आहे ज्यामध्ये स्थिर प्राधान्य आणि डायनॅमिक प्राधान्य शेड्यूलिंग अल्गोरिदम दोन्ही आहेत ईडीएफ इष्टतम युनिप्रोसेसर शेड्यूलिंग अल्गोरिदम आहे जर एखादा टास्क सेट ईडीएफचा वापर करुन चालवला जाऊ शकत नसेल तर तो इतर कोणत्याही शेड्यूलरचा वापर करून चालविला जाऊ शकत नाही चला पुढील निकालांकडे पाहूया चर्चेस प्रारंभ करण्यासाठी आपण एक सोपा देखावा विचारात घेऊया जेथे आमच्याकडे युनिप्रोसेसर आहे आणि कार्ये स्वतंत्र आहेत म्हणजे कार्ये संसाधने सामायिक करत नाहीत हे एक कार्य इतर कार्येचे परिणाम वापरत नाही आणि येथे नाही अग्रक्रम नाही एका कार्य नेहमीच दुसर्या कार्यानंतर पूर्ण होणे आवश्यक असते परंतु त्या परिस्थिती येथे अस्तित्त्वात नाही ही सर्वात सोपी स्थिती आहे स्वतंत्र कार्ये असलेले युनिप्रोसेसर व्यावहारिक असू शकत नाही कारण बर्याच एप्लिकेशन साठी मल्टीप्रोसेसर वापरला जात आहे किंवा अशी कार्ये असू शकतात ज्याचे परिणाम एकमेकांशी शेअर करतात किंवा त्त्यांच्यात पूर्वस्थिती ऑर्डरिंग असू शकते येथे आम्ही या अडचणी दूर करू शकू की कार्ये संसाधने सामायिक करतात आणि ते क्रमवारीनुसार करण्याच्या आवश्यकतेचे उत्तर देतात जर ईडीएफ कार्यांचा संच चालवू शकत नसेल तर दुसरे शेड्यूलर शोधणे आवश्यक नाही कारण तेथे चालणारे कोणतेही शेड्यूलर अस्तित्वात नाही जे ही कार्ये चालवू शकेल ईडीएफ एक महत्त्वपूर्ण शेड्यूलर आहे ते इष्टतम आहे आव्हानात्मक मुदतीसह सेट केलेल्या कोणत्याही जटिल कामांसाठी ईडीएफ एक व्यवहार्य वेळापत्रक शोधू शकते आणि इतकेच नाही तर ते पेरिओडिक आणि एपेरिओडिक या दोघांचेही वेळापत्रक ठरवू शकते शेड्यूलर कोणत्याही शेड्यूलिंग पॉईंटवर सर्वात कमी मुदतीचे तयार टास्क पाठवते जेव्हा जेव्हा शेड्यूलर चालू होईल तेव्हा ईडीएफचे हे मूलभूत तत्व आहे हे वाट पाहत असलेल्या सर्व कार्यांकडे पाहते कार्यांची अंतिम मुदत शोधून काढते आणि त्यामध्ये कमीतकमी अंतिम मुदत असलेली कार्ये शोधली जातात आणि त्यानंतर ते चालू होते हा अल्गोरिदमचा भाग आहे आणि म्हणूनच अल्गोरिदमचे नाव येथूनच येते अरलिएस्ट डेडलाईन फर्स्ट प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंटवर ती कार्ये शोधत असतात ज्यात सर्वात आधीची अंतिम मुदत असते आणि नंतर हे वेळापत्रक ठरवण्यासाठी वापरले जाते त्याला अर्लीस्ट डेडलाईन फर्स्ट शेड्युलर असे म्हटले जाते कारण प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंटवर शेड्यूलर चालू होण्यास सुरवात करतो आणि नंतर ते तयार असलेल्या सर्व कामांची तपासणी करते सर्वात आधीची मुदत असलेली टास्क शोधून काढते आणि नंतर ते चालू होते मूलभूतपणे प्रश्न असा आहे की जेव्हा एखादे वेळापत्रक निश्चित केले जाते तेव्हा एखादे कार्य शेड्यूलिंग पॉईंटवर चालू असते उत्तर होय आहे दोन प्रकारचे शेड्यूलिंग पॉईंट्स आहेत एक म्हणजे कार्य पूर्ण करणे अर्थातच म्हणजे टास्क शेड्यूलिंगवर टास्क पूर्ण झाल्यावर माहित आहे की कार्य चालू रहाते जेव्हा एखादी नियतकालिक टास्क घटना येईल तेव्हा बहुधा काही इतर कार्य त्या टप्प्यावर चालू असू शकते आणि नंतर वेळापत्रक संबंधित दुसऱ्या कार्यांची अंतिम मुदत तपासेल आणि नंतर आलेल्या कार्याची मुदत कमी असेल तर ती आधी येईल चालू असलेल्या कार्याला स्थगिती मिळेल आणखी एक महत्त्वाचा शब्द म्हणजे टास्क सेटची शेड्यूलिबिलिटी म्हणजे ईडीएफ ते चालवू शकते की नाही ईडीएफसाठी शेड्यूलिबिलिटी एक्सप्रेशन वरीलप्रमाणे खूप सोपे आहे उदाहरणार्थ आमच्याकडे 2 कार्ये आहेत त्यांची अंमलबजावणीची मुदत आणि अंतिम मुदत 1 युनिट कालावधी 3 आहे आणि अंतिम मुदत 3 आहे कार्य 2 साठी अंमलबजावणीची वेळ 8 आहे कालावधी व अंतिम मुदत 12 आहे हे टास्क सेट शक्यतो ईडीएफ शेड्यूलर वापरून चालवू उत्तर ∑e y≤ 1 च्या अभिव्यक्तीद्वारे प्राप्त केले जाते जआणि कार्य १ मुळे उपयोग 13 आहे प्रत्येक 3 युनिट्ससाठी कार्य 2 ला अंमलबजावणीसाठी 1 युनिटची आवश्यकता आहे आणि उपयोग 812 हे 0 67 आणि ∑e y1 आणि 1 ≤ 1 आहे आणि म्हणूनच हे टास्क सेट ईडीएफ शेड्यूलरचा वापर करून शेड्यूल करण्यायोग्य आहे आपण गृहित धरू की दोन्ही कार्ये T1 T2 टास्क वेळेवर येण्यास प्रारंभ करतात वेळ 0 ला दोन्ही कार्ये येतात आणि शेड्यूलर लवकरात लवकर मुदतीसह ते कार्य करेल T1 आणि T2 दरम्यान सर्वात आधीची अंतिम मुदत आहे 3 आणि दुसर्याची अंतिम मुदत 12 आहे कार्य T1ची सर्वात आधीची अंतिम मुदत आहे जे अंमलबजावणीसाठी घेतल्या जाईल हे एका युनिट नंतर पूर्ण होते कारण T1 चा एक्झिक्युशन वेळ 1 आहे आणि त्या वेळी शेड्यूलिंग पॉईंट परिभाषित करतो आणि शेड्यूलर जागा होतो आणि तो शोधेल की तेथे फक्त एक तयार कार्य आहे जे T21 आहे तो T21 कार्यान्वित करण्यास प्रारंभ करेल T21 २ टाईम युनिट्ससाठी अंमलात आणते आणि T1 ची दुसरी वेळ येते आणि T1 नंतर T2 ची अंतिम मुदत असल्याचे आढळते आणि म्हणूनच T2 आणि T1 ने T2 चा पूर्णांक संपविला आहे जे पूर्ण होते एक वेळ नंतर तो T21 पुन्हा सुरू करते T21 2 युनिट्ससाठी धावते कारण T21 साठी एकूण 8 युनिट्सची आवश्यकता आहे त्या वेळी T1 ची तिसरी घटना येते आणि त्याची लहान मुदत असल्याने T2 पुन्हा T2 ची पूर्तता करते T1 चालू होते आणि नंतर T2 चालू होते ईडीएफ शेड्युलर प्रत्येक मूलभूत सूचनेनुसार चालू होण्यास सुरवात होते आणि नंतरकमी मुदतीचे कार्य कार्यान्वित करण्यासाठी घेते उदाहरणार्थ आमच्याकडे ३ कार्य सेट आहे कार्ये T1 मध्ये अंमलबजावणी वेळ 1 कालावधी 4 अंतिम मुदत 4 टास्क 2 ची अंमलबजावणी वेळ 1 कालावधी 5 अंतिम मुदत 5 टास्क 3 मध्ये एक्झिक्यूशन वेळ 5 कालावधी 20 आणि अंतिम मुदत 20 आहे हे सामान्यत रीअल टाइम अनुप्रयोगामध्ये निश्चित केलेले कार्य असते आणि त्यांचा कालावधी व अंतिम मुदत समान असते सर्वात जास्त कार्य बहुधा पेरियॉडिक असतात आणि त्यांची कालावधी व अंतिम मुदत समान असते आणि अंमलबजावणीची वेळ कालावधीची अपूर्णांक असते हे ईडीएफ शेड्युलबल आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याकडे ∑ ≤1 असलेली अभिव्यक्ती वापरण्याची आवश्यकता आहे T1मुळे उपयोग 1 बाय 4 आहे T2 मुळे उपयोग 1 आहे 5 बाय 5 आणि T3 मुळे वापर 5 ते 20 आहे जे 1 बाय 4 आहे आणि नंतर आपण त्याचा सारांश काढू येथे अल्गोरिदम इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलरचे 2 वर्ग आहेत एक स्टॅटिक शेड्युलर आहे तर दुसरा डायनॅमिक प्राधान्य शेड्युलर आहे आणि आम्ही म्हणालो की ईडीएफ एक डायनॅमिक प्राधान्य शेड्युलर आहे परंतु नंतर जर ईडीएफ डायनामिक प्राधान्य अनुसूची असेल तर आमच्याकडे प्राधान्याने एक संकल्पना असावी की एखाद्या कार्याची प्राथमिकता निर्धारित करण्यास आपण सक्षम आहोत कार्यरत असलेल्या कार्याचे प्राधान्य येणार्या कार्यापेक्षा मोठे आहे की आगमन कार्यचे अधिक प्राधान्य आहे हे तपासून पाहण्यास सक्षम असले पाहिजे आपण कधीही प्राधान्याने कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही शेड्यूलर सर्वात आधीची अंतिम मुदत असलेल्या कार्याची तपासणी करते आणि नंतर ते शेड्युल करते आपण एखाद्या कार्याच्या प्राधान्यक्रमाची गणना करण्यास सक्षम असले पाहिजे परंतु हे देखील दर्शविण्यास सक्षम असले पाहिजे की जर ते वेळेनुसार बदलत असेल तरच आम्ही त्यास डायनॅमिक प्रायॉरीटी अल्गोरिदम म्हणू शकतो परंतु प्राधान्यक्रम वेळेनुसार बदलण्याविषयी काहीही स्पष्ट नाही म्हणून हे डायनॅमिक प्रायॉरीटी शेड्यूलिंग अल्गोरिदम म्हणून संदर्भित केला जाऊ शकतो का हा प्रश्न उद्भवतो याचे उत्तर असे आहे की कार्य प्रतीक्षा करीत असेल आणि तेथे इतर उच्च प्राधान्यक्रम अल्गोरिदम आहेत किंवा मुदत कमी असणारे कार्य असतील परंतु नंतर प्रतीक्षा करणाऱ्या कार्याची घेतल्या जाण्याची शक्यता जास्त आहे आपण कार्याशी संबंधित व्हर्च्युअल प्राधान्य मूल्याची कल्पना करू शकतो शेड्यूलिंगसाठी कार्य होईपर्यंत हे वेळेसह वाढतच असते ईडीएफ मध्ये इष्टतम अल्गोरिदम म्हणून ओळखले जाते म्हणून ईडीएफ शेड्युल करू शकत नसल्यास इतर कोणतेही अल्गोरिदम ह्या कार्यांचा संच शेड्युल करू शकणार नाही प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंटवर हा एक अगदी सोपा अल्गोरिदम आहे सर्वात कमी मुदत असलेली अंमलबजावणीसाठी योग्य कार्य येथे घेतल्या जाते परंतु ते लोकप्रिय नाही आणि अनुप्रयोगांमध्ये क्वचितच वापरले जाते खरं तर कोणतीही व्यावसायिक ऑपरेटिंग सिस्टम थेट ईडीएफला समर्थन देत नाही ऑपरेटिंग सिस्टमद्वारे उपलब्ध समर्थन वापरुन ईडीएफ शेड्युलर स्वत ला कार्यान्वित करायचे असेल तर ईडीएफ शेड्युलर निवडले जाऊ शकत नाही जरी हे एक चांगले अल्गोरिदम आहे कार्यक्षम आणि सोपी आहे परंतु त्याच्या काही तीव्र तोटेांमुळे फारच कमी एप्लिकेशन त्याचा वापर करतात शेड्यूलरचे काही मुख्य गैरफ़ायदे खालीलप्रमाणे आहेत पहिला गैरसोय खराब ट्रान्झिएंट ओव्हरलोड हाताळणी ज्याचा अर्थ असा आहे की जर काही कारणास्तव एखाद्या कार्यास अधिक वेळ लागला असेल कदाचित त्यास कोडमध्ये अधिक वेळ लागला असेल ओव्हरलोडच्या अशा प्रकरणांमध्ये कोणती कार्य मुदत चुकवेल हे माहित नसते अगदी सर्वात महत्वाचे कार्यदेखील मुदत चुकवू शकते किंवा अगदी कमी प्राथमिकतेच्या कारणामुळे उशीर होऊ शकतो ईडीएफची अंमलबजावणी ही एक समस्या आहे कारण येथे सर्व कार्ये ठेवावे लागतील जर n कार्ये असतील तर ही n कार्ये निभावली पाहिजेत आणि अशा प्रकारे लवकरात लवकर अंतिम मुदतीशी लढा देण्यासाठी सर्व कार्ये पूर्ण करण्यासाठी वेळेची गणना करणे आवश्यक आहे अल्गोरिदमची रनटाइम अकार्यक्षमता आम्ही ईडीएफ शेड्यूलरची काही कार्यक्षम अंमलबजावणी पाहू शकतो परंतु तरीही ते पुरेसे चांगले नाहीत इतर शेड्युलर बरेच कार्यक्षम आहेत दुसरा रनटाइम अकार्यक्षमता आहे तिसरे काम म्हणजे संसाधने वाटून घेण्यास कमतरता असणारी जी बहुधा सर्वात जास्त चुकते आणि यामुळे कदाचित क्षुल्लक एप्लिकेशन ईडीएफ वापरत नाहीत वास्तववादी ऍप्लिकेशनमध्ये कार्ये संसाधने सामायिक करतात एका कार्याद्वारे आलेला परिणाम इतर कार्ये वापरतात आम्ही शेड्यूलरचे इतर प्रकार पाहू उदाहरणार्थ सामायिकरण संसाधने हाताळण्यासाठी रेट मोनोटॉनिक वाढविले जाऊ शकते परंतु ईडीएफमध्ये जर आपण संसाधने सामायिकरण करण्यास परवानगी देत असाल तर ते खरोखर बर्याच समस्या निर्माण करते आणि म्हणून ते वापरता येत नाही तिसरे एक बहुधा ईडीएफ लोकप्रिय नसलेले सर्वात महत्वाचे कारण आहे परंतु नंतर इतर 2 कारणे देखील आहेत रनटाइम अकार्यक्षमतेमुळे आमच्याकडे अधिक कार्यक्षम शेड्यूलर असू शकत नाहीत शिवाय परिस्थितीत किरकोळ ओव्हरलोड असल्यास सिस्टममध्ये ट्रान्झिंट ओव्हरलोड हाताळणीमुळे सिस्टम बिघडेल सिस्टममध्ये क्षणिक ओव्हरलोड का होतो हे आपण समजू या एखादे कार्य जास्त वेळ घेतल्यास किंवा क्षणभरात बर्याच कार्ये उद्भवल्यास क्षणिक ओव्हरलोड येते ईडीएफ मध्ये जेव्हा एखादा कार्य अधिक वेळ घेईल तेव्हा त्याची कार्यकाळ सांगणे कठीण होते की त्याची मुदत चुकली आहे अगदी सर्वात महत्त्वाचे किंवा सर्वात कठीण कार्यदेखील एखाद्या लॉगिंग कार्य इव्हेंट लॉगिंग कार्य किंवा परिणामी लॉगिंग कार्य यासारख्या अगदी सोप्या कारणामुळे विलंबित होते जे कदाचित डिस्कवर योग्यरित्या लिहिता आले नाही परंतु लॉग घटना घडत नसल्यास किंवा आम्ही काहीही लॉग न केल्यास लॉगच्या निकालामध्ये एक अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवते आम्हाला अशी परिस्थिती नको आहे जेथे कोणत्याही इव्हेंट लॉगरमुळे किंवा रिझल्ट लॉगरमुळे महत्वाचे काम त्याची अंतिम मुदत चुकवते परंतु येथे या शेड्यूलरमध्ये हे होऊ शकते कारण लॉगर कार्य करण्यास अधिक वेळ लागतो आणिमहत्वाच्या कार्याची मुदत चुकली रनटाइम अकार्यक्षमता आम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळी शेड्यूलरने अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेले कार्य पाहणे आवश्यक असते जिथे एक साधी अंमलबजावणी रांग असू शकते आणि नंतर कार्य पूर्ण होण्याच्या बाकी प्रत्येक कामाची मुदत आणि वेळ मोजते एक अंमलबजावणी प्राधान्य रांगेवर आधारित असू शकते आम्ही पाहतो प्राधान्य रांगेच्या आधारे अंमलबजावणी देखील फार कार्यक्षम नाही कारण प्राधान्य रांगेतही आम्हाला प्राधान्य रांगेत एखादे कार्य समाविष्ट करण्यासाठी log वेळ आवश्यक आहे जेथे n प्रतीक्षा कार्यांची संख्या आहे इव्हेंट ड्रिव्हन शेड्यूलर्स विना क्षुल्लक अप्लिकेशन वापरले जातात जिथे आमच्याकडे डझनभर कार्ये असू शकतात आणि log ही अतिशय कार्यक्षम परिस्थिती नाही सर्वात जास्त प्राधान्यक्रम एकदाच निवडले जाते प्राधान्य रांगेचा वापर करुनही निकाल खूप उत्साहवर्धक नसतो जर आपण चालू असलेल्या किंवा तयार असलेल्या कार्ये चालू ठेवण्यासाठी एखादी साधी जोडलेली रांगे वापरली तर ते O होईल जे यापेक्षा वाईट आहे आणि प्राधान्य रांग वापरणे खरोखर प्रोत्साहनदायक नाही आपल्याकडे प्राधान्य रांगेपेक्षा अधिक चांगली अंमलबजावणी होऊ शकते का ते आपण पाहूया परंतु आपण ते पुढच्या व्याख्यानात पाहू धन्यवाद